तर RL सर्किट्सच्या संदर्भात आपल्या पुढील काही 45 उदाहरणे पाहूआणि यासह तुमचा फर्स्ट ऑर्डर सर्किट पूर्ण होईल मी कदाचित हे एक सोडून जास्तीचे एक्सरसाइस देणार नाही म्हणून मी सुचवितो की तुम्ही कोणतेही चांगले पुस्तक घ्या आणि स्वतःच काही प्रॉब्लेम्स सोडवण्याचा प्रयत्न करा आणि या कोर्ससाठी जे काही प्रॉब्लेम्स सोडवले गेले आहे त्यामध्ये तुम्हाला जास्त फरक आढळणार नाही म्हणजे सर्व प्रकारच्या उदाहरणांचा विचार केला गेला आहे तर स्विच बराच वेळ क्लोज आहे असे गृहीत धरुन t 0 ला i शोधायचा आहे तर हा स्विच बराच काळ क्लोज होता बरोबर म्हणजेच हा करंट फ्लो होईल याचा अर्थ असा की शॉर्ट सर्किट पाथ वरून करंट फ्लो होईल हा करंट असा फ्लो होईल बर्याच काळासाठी हा स्वीच क्लोज होता म्हणजेच असे समजा की जर स्विच जास्त वेळ क्लोज झाला असेल तर त्यावेळी इंडक्टर् देखील शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करेल तर इनिशिअल करंट काय असेल तर त्या प्रकरणात ते 20 व्होल्ट आहे म्हणून 20 4 Ω आहे तर ते 5 अँपिअर आहे कारण स्विच बऱ्याच वेळेपासून क्लोज होता तर करंट हा असा फ्लो होईल तर हे ऍक्टिव्ह होईल कारण हे शॉर्ट सर्किट आहे आणि त्यामध्ये इनडक्टर हा शॉर्ट सर्किटसारखे वर्तन करत आहे तर करंट 204 5 अँपिअर असेल तर मी हे स्पष्ट करतो तर यात i0 म्हणजे इनिशिअल इनडक्टर करंट आहे मी तुम्हाला सांगितले आहे हा 5 अँपिअर आहे आता काय होईल याचा अर्थ असा की इंडक्टक्टरद्वारे फ्लो होणारे करंट त्वरित बदलू शकत नाही म्हणूनच जेव्हा स्विच ओपन असेल तेव्हा इंडक्टक्टरद्वारे फ्लो होणार करंट इंस्टंटेनियसली बदलू शकत नाही तर i0 i0 5 अँपिअर असेल आता दुसरी गोष्ट म्हणजे हा स्विच ओपन आहे जर स्विच ओपन झाला तर तर हा स्विच आता ओपन आहे आणि t 0 वर समजा स्टेडी स्टेट स्तिती गाठली आहे म्हणजेच स्विच ओपन आहे आणि स्टेडी स्टेट स्थिती गाठली आहे म्हणजे इंडक्टर्स पुन्हा शॉर्ट सर्किट होईल म्हणून हा 20 व्होल्ट होईल आणि आता हे ओपन आहे तर हे करंट असे फ्लो होत आहे की हे असे आहे तर हे करंट i ∞ स्टेडी स्टेट आहे म्हणून हे 204 6 असेल तर ते २ एम्पीयर असेल तर i ∞ हे २ अँपिअर आहे बरोबर तेव्हा मी हे स्पष्ट करतो तर येथे i ∞ 2 अँपिअर आहे आणि सर्किट मध्ये स्विच ओपन आहे आणि जेव्हा स्विच ओपन आहे तेव्हा हा शॉर्ट सर्किट आहे तर मग RThevenin काय असेल RThevenin साठी हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट आहे तर ते 6 4 असेल म्हणजे ते 10 Ω आहे तर R thevenin 10 Ω आणि τ टाइम कॉन्स्टन्ट हा LR आहे तर ते 23 ✕ 10 बरोबर म्हणजे 115 सेकंद म्हणजे τ आहे तर मी हे स्पष्ट करतो तेव्हा त्यात सर्वकाही येथे तयार केले गेले आहे τ LRThevenin तर 115 सेकंद आहे आता आम्हाला हे माहित आहे की i t i ∞ i0 i ∞ e tT तर i ∞ 2 i0 आपण हे 5 असे कॅल्क्युलेट केले आहे i ∞ पुन्हा 2 आहे आणि e 15t आहे तर हे i t 2 3 e 15t अँपीअर आहे बरोबर तर हा अगदी सोपा प्रॉब्लेम आहे त्याच प्रमाणे येथे सर्किटमधील i t ची व्हॅल्यू सगळ्या टाइम साठी काढायचे आहे टाइमचे सगळे मूल्ये म्हणजे t 0 आणि t 0 हा अर्थ आहे आणि येथे पहा हे 5 व्होल्ट आहे आणि येथे फक्त 5 u आहे जे एक स्टेप इनपुट व्होल्टेज आहे हे 5 u व्होल्ट आहे बरोबर आणि हे 0 2 Ω आहे हे 0 6 Ω आहे आणि हे 0 3 हेन्री आहे तर एक गोष्ट अशी आहे की हे आहे 5 व्होल्ट जोडलेले आहे परंतु ही 5 u आहे बरोबर तर हे 5 u म्हणजे 5 u म्हणजे ते t 0 साठी 0 आहे आणि ते t 0 साठी 5 आहे कारण u हा t 0 साठी 0 आहे आणि t 0 साठी u iS1 आहे समजा या केस मध्ये समजा t 0 आहे म्हणजे हा प्रत्यक्षात 0 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे तर त्या बाबतीत जर ते t 0 असेल तर हे या सर्किटसारखे असेल कारण हे व्होल्टेज 0 असेल अशा प्रकारे सर्किट बनवा आणि हा 5 व्होल्ट तेथे आहे आणि त्या बाबतीत काय होईल आणि जर सर्किट ए साठी राहीले तर म्हणजे जर ते असे स्टेडी स्टेट असेल तर इनडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करतील तर इनडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करेल तर त्यावेळी इनिशिअल करंट काय होईल या करंट ची दिशा अशा प्रकारे घेतली आहे याचा अर्थ हे असे आहे म्हणजे हे असे आहे कारण हे शॉर्ट आहे तर हे 0 6 Ω इफेक्टिव्ह राहणार नाही यातून काही जाणार नाही तर 0 6 Ω रेझिस्टन्स मधून फ्लो होणारे करंट 0 आहे बरोबर तर त्या केस मध्ये हा इनिशिअल करंट i0 i0 i0 जे काही हे आहे ते 50 2 असेल तर ते आता 25 अँपिअर असेल बरोबर म्हणजे i0 i0 i0 25 अँपिअर आहे बरोबर तर हे t 0 साठी स्टेप इनपुट असल्यामुळे होते तर हे 25 अँपिअर आहे आता मी हे स्पष्ट करतो तर पुढील सोलुशन नंतर आहे तर आता प्रश्न त्या साठी आहे आता t 0 असताना त्या वेळी तेथे हा 5 व्होल्ट सोर्स आहे बरोबर तर त्यावेळी ते 5 व्होल्ट आहे आणि जर t 0 असेल तर u iS1 असेल तर हा 5 व्होल्ट तेथे आहे आणि त्या वेळी तुमचे सर्किट स्टेडी स्टेट आहे आणि नंतर पुन्हा ते जेव्हा t 0 असताना हे शॉर्ट सर्किट सारखे काम करेल आणि समजा कि हा स्टेडी स्टेट वर पोहोचला आहे स्टेडी स्टेट कंडिशन मध्ये सुद्धा हा शॉर्ट असेल त्यातुन काही हि फ्लो होणार नाही कारण तो शॉर्ट सर्किट पाथ आहे तर करंट हा असा फ्लो होताना दिसेल तर त्या प्रकरणात i ∞ हि स्टेडी स्टेट व्हॅल्यू असेल ती 5 असेल KVL पहा हे मी आपल्यासाठी लिहित आहे तर तिथे यामध्ये KVL असेल ते पुन्हा 5 0 2 ✕ i 5 0 होईल म्हणून i 10 0 2 50 अँपिअर आहे खरेतर हा करंट मुळात i ∞ आहे तर हा करंट खरेतर i ∞ i आहे तर ते I ∞ 50 अँपिअर आहे तर i0 25 अँपिअर आणि i ∞ 50 अँपिअर आहे तर ही स्टेडी स्टेट व्हॅल्यू आहे मला आता हे स्पष्ट करायचे आहे की ते RThevenin कसे मिळेल तर हा सोर्स शॉर्ट असावा आणि हा सोर्स शॉर्ट असावा 6 Ω हे पॅरलल आहेत तर RThevenin 0 6 0 2 0 8 असेल बरोबर तर ते 0 4 असेल तेव्हा मला असे वाटते की ते 1 5 Ω असेल आणि येथे τ LR 0 3 हेनरी आहे तर आपण सहज τ कॅल्क्युलेट करू शकतो तर हे सगळे कॅल्क्युलेशन कसे केले गेले ते मी तुम्हाला दाखवले आहे तर आता या सोल्यूशन वर येऊ तर या केस मध्ये RThevenin 0 15 Ω आहे बरोबर जे काही असेल ते आणि हे τ LRThevenin येत आहे 2 सेकंद आणि जेव्हा t 0 आहे तेव्हा 5 u 0 आहे आणि ते जेव्हा t 0 आहे तेव्हा 5 u 5 आहे तर i0 I 25 अँपिअर i0 i0 i0 25 अँपिअर आहे कारण स्विचींग होताना हे इंडक्टर करंट त्वरित बदलू शकत नाही आणि t 0 साठी i ∞ 50 अँपिअर असेल आता आपल्याला यावरून समजले असेल की जेव्हा t 0 असतो तेव्हा i t i ∞ i0 i ∞ e tT आहे बरोबर तर या सर्व व्हॅल्यू सब्स्टिट्युट करून i t 50 25 e 0 5t एम्पियर मिळेल तर t 0 आहे म्हणून सगळ्या वेळेसाठी म्हणजे t 0 साठी हे i t 25 एम्पिअर इनिशियल व्हॅल्यू आहे आणि हे t 0 साठी 50 25 e 0 5t एम्पिअर आहे किंवा आपण हे it 25 e 0 5t u असे देखील लिहू शकतो खरेतर हे एक आणि हे 2 एकत्र केले आहेत बरोबर त्यामुळेच u हे बनवलं आहे म्हणून पुन्हा मी पुन्हा लिहीत आहे नोंद करा t 0 साठी u 0 आहे आणि t 0 साठी u1 आहे तर हे आता समजले आहे की अजून एक घेऊया हा एक प्रॉब्लेम आहे जो जरा गंमतीशीर आहे तर फिगर 60 मध्ये मी तुम्हाला दाखवेन स्विच हे पोझिशन a वर बराच वेळ होते आणि t0 वर हे पोझिशन b वर आले तेव्हा it हे t 0 ला शोधायचे आहे आणि दुसरे म्हणजे v0 व नंतर v0 आणि didt 0 या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत तर हे स्वीच पोझिशन a वर बराच वेळ होते आणि t 0 ला हे पोझिशन b वर फाईल याचा अर्थ या प्रॉब्लेम मध्ये स्वीच हे पोझिशन a वर बराच वेळ होते याचा अर्थ सर्किट स्टेडी स्टेट वर पोहोचले आहे जर हे या पोझिशन वर असे बराच वेळ होते त्यावेळेला इंडक्टर हा शॉर्टसर्किट सारखा वर्तन करत होता आणि यातून जाणार करंट म्हणजेच i0 आहे हे 12 व्होल्ट असेल आणि इथे KVL या प्रमाणे असेल जे 12 व्होल्ट 12 Ω 1 एंपियर आहे बरोबर तर हा i0 i0 i0 जो 1 एम्पिअर आहे बरोबर आत्ता t0 वर स्विच येथे थ्रो केला तर हा पार्ट आयसोलेटेड आहे स्वीच येथे आहे तर यावेळेला सुद्धा i ∞ काय आहे हे शोधायचे आहे आणि i ∞ म्हणजे t 0 साठी ते स्टेडी स्टेट वर पोहोचले असेल तर पुन्हा ते शॉर्टसर्किट आहे त्या वेळेला यातून फ्लो होणारा करंट i ∞ स्टेडी स्टेट व्हॅल्यू असेल तर या केस मध्ये हे 2 ✕ i ∞ 6 आहे तर i ∞ 3 एम्पिअर आहे बरोबर तर i0 1 एम्पिअर आणि i ∞ 3 एम्पिअर आहे आणि मी ते साफ करतो तर हे i0 1 एम्पिअर आहे आणि मी तुम्हाला सांगितले आहे i0 i0 i0 1 एम्पिअर आहे आणि t 0 ला स्विच हे पोझिशन बी वर असेल बरोबर तर या केस मध्ये जेव्हा स्विच हे पोझिशन b वर असेल जेव्हा इथे ते पोझिशन b वर असेल तर हे हे RThevenin 2 Ω आहे कारण हे या २ पॉइंट कडे बघून RThevenin मिळवण्यासाठी आणि त्या वेळेला हा व्होल्टेज सोर्स आपण शॉर्ट करत आहोत तर मुळात हा 2 Ω आहे तर RThevenin 2 Ω बरोबर आणि L हा 1 हेन्री दिला आहे तेव्हा आपण टाईम कॉन्स्टंट सोप्या पद्धतीने कॉम्पुट करू शकतो बरोबर तरी या केस मध्ये TLRThevenin आहे तर L हा 1 हेन्री आहे आणि RThevenin हा 2 Ω आहे म्हणून T 0 5 सेकंद आणि i ∞ मी तुम्हाला दाखवले आहे की ते 3 एम्पिअर आहे आणि हे 3 एम्पिअर कसे मिळवायचे बरोबर तर आता स्विच पोझिशन b मध्ये असल्यामुळे सर्किट स्टेडी स्टेट कंडिशन मध्ये पोहोचले आहे आता t 0 साठी आपल्याला माहित आहे की i t i ∞ i0 i ∞ e tT तर i ∞ i0 आणि τ च्या सगळ्या व्हॅल्यू सब्स्टिटूट केल्यानंतर आपल्याला ते i t 3 1 3 e 2t मिळेल किंवा फक्त 3 2 ✕ e 2t एम्पिअर असे लिहा बरोबर तर हे t 0 साठी आहे आता दुसरी गोष्ट जेव्हा स्विच हा पोझिशन a वर होता तेव्हा स्टेडी स्टेट कंडिशन मध्ये इंडक्टर शॉर्ट सर्किट म्हणुन कार्य करतात बरोबर तर या केस मध्ये आपण ते तेथून सहज शोधू शकतो कारण येथे माझ्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा स्विच a पोझिशन वर होता तर इंडक्टर च्या एक्रॉस तो शॉर्ट सर्किट सारखा बिहेव करत होता आणि हे इंडक्टरच्या एक्रॉस चे व्होल्टेज आहे तर आणि याच्यातून जाणारा करंट हा 1 एम्पिअर आहे हा i0 i0 i0 1 एंपियर आहे जे आपण बघितले तर KVL हे असं असेल कारण इंडक्टर हा शॉर्टसर्किट सारखा करेल तर हे 2✕ 1 आहे कारण याच्यातून फ्लो होणारा करंट is1 असेल बरोबर v 12 हा 12 0 होईल याचा अर्थ v0 हे खरेतर हे असेल मला आधी लिहू द्या हे v 0 असेल जे v0 0 शिवाय दुसरे काही नाही कारण त्या वेळेला हे सर्किट हे स्वीच पोझिशन a वर बराच काळ होते तर हे v0 0 व्होल्ट आहे बरोबर तर मला ते क्लिअर करू दे तर म्हणूनच v0 0 व्होल्ट आत्ता t 0 वर जेव्हा स्वीच 1 पोझिशन b वर असेल तेव्हा KVL अप्लाय करा तर जेव्हा स्विच हे पोझिशन b वरती असेल तेव्हा हे सर्किट पहा जेव्हा स्विच पोझिशन b मध्ये आहे येथे पोझिशन b ला आहे तर KVL अप्लाय करा त्या वेळेला की जेव्हा करंट i किंवा i0 i0 i0 आहे बरोबर तर येथे KVL अप्लाय करा या लूप मध्ये KVLअप्लाय केल्यावर आपल्याला हे मिळेल या लुप मध्ये फक्त KVL अप्लाय करा आणि I i0 घ्या कारण स्विचींग च्या वेळेला इंडक्टर मध्ये करंट त्वरित बदलत नाही तर आपल्याला मिळेल 2 i0 v0 6 हे मिळेल म्हणून जर स्विच या पोझिशन मध्ये असेल तर स्विचींग होण्याच्या वेळेला यातून फ्लो होणारा करंट हा i0 असेल बरोबर तर अशा प्रकारे करा हे 2 i v 6 0 पण i0 1 आहे म्हणून खरेतर v v0 असेल ते 6 24 व्होल्ट असेल बरोबर तर मला हे क्लिअर करू दे तरी इथे हे v0 4 व्होल्ट आहे आणि सर्वसामान्य रित्या आपल्याला माहित आहे की v L didt तर v0 4 व्होल्ट आहे हे आपल्याला माहीत आहे तर आपण L di dt 0 v0 हे लिहू शकतो जे विचारले आहे तर हे di dt 0 शोधायला सांगितले आहे तर di dt 0 v L 0 v L v0 L हे असेल तर L हा 1 हेन्री आहे आणि V0 4 व्होल्ट आहे तर हे 4 एम्पिअर पर सेकंद असेल बरोबर तर हे थोडे समजून घेणे आवश्यक आहे आता हा पुढील प्रॉब्लेम आहे हे विशेष ऐका या स्विचिंग साठी डीसी ट्रांसीएंट स्विचिंग ची ही गोष्ट आहे फक्त एक गोष्ट अशी आहे की आपल्याला हे सर्व समजले आहे मगच आपण हे सहजपणे सोडवू शकतो अगदी काही वेळ न घेता सोडवू शकतो परंतु फक्त पाहावे लागेल की गोष्टी कशा घडत आहेत हे आता या फिगर मध्ये हा स्विच बऱ्याच वेळासाठी ओपन होता याचा अर्थ हे स्वीच खरेतर बऱ्याच वेळासाठी ओपन होते आणि जर स्विच t 0 वर क्लोज झाला असेल तर i t शोधा तर हा स्वीच बऱ्याच वेळासाठी ओपन होतं म्हणजे हा इंडक्टर शॉर्ट सर्किट सारखा बिहेव करत आहे आणि हे बऱ्याच वेळा साठी ओपन आहे आता हे शोधा की i0 काय आहे आणि i0 स्विचींग च्या वेळेला काय आहे i0 i0 आणि स्विचींग च्या वेळेला काय आहे i0 हे बदलणार नाही बरोबर तर या केस मध्ये जर i0 ची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न केला तर ती 4 डिवाइडेड2 Ω आणि 2 Ω कारण हे ओपन होते बऱ्याच वेळासाठी तर ते 441 अँपिअर असेल बरोबर हे आता अँपिअर आहे तर हे i0 आणि i0 स्विचींग करण्याच्या जरा आधी i0 स्विचींग केल्यानंतर लगेच i0 1 अँपिअर कारण इंडक्टर मधून वाहणारा करंट इनस्टन्टटेनियसली बदलत नाही आता मी हे क्लिअर करते हे स्विच क्लोज झाले आहे हा स्विच क्लोज आहे बरोबर याचा अर्थ असा की हे स्वीच आता क्लोज आहे तर या केस मध्ये हे इन एक्टिव आहे बरोबर हे शॉर्ट आहे तर आणि जर आणि हे सर्किट स्टेडी स्टेट कंडिशन वर पोहोचला तर हा इंडक्टर शॉर्टसर्किट सारखा ऍक्ट करेल बरोबर तर याच्या सारखे बनवा म्हणून i ∞ हे 4 डिवाइडेड2 असेल कारण फक्त 2 Ω रजिस्टरस एक्टिव आहे कारण करंट चा पाथ हा असा असेल हा असा असेल बरोबर तर हे तिथे नाही कारण हे शॉर्ट सर्किट आहे तर हे 2 एंपियर असेल ही स्टेडी स्टेट व्हॅल्यू आहे हे i ∞ आहे बरोबर तर मी हे क्लियर करतो आणि जर स्वीच क्लोज आहे तर सर्किट चा पाथ असा क्लोज सर्किट आहे म्हणून यालासुद्धा शॉर्ट करून RThevenin 2 Ω मिळत आहे हे देखील येणार नाही कारण स्वीच क्लोज केल्यानंतर हे इनऍक्टिव्ह होईल त्यामुळे हे शॉर्ट आहे तर ते RThevenin 2 Ω असेल आणि यावरून आपण τ LR हा टाईम कॉन्स्टंट शोधू शकतो तर इथे मी सांगितलेले सर्व बरोबर आहे तरी i0 - 4 अँपिअर आहे RThevenin 2 Ω हे मी तुम्हाला सांगितले आहे तर τ LRThevenin आहे आणि L 1 हेन्री आहे म्हणून दोन सेकंद आणि t टेण्ड्स टु ∞ t tends to ∞ म्हणजेच i ∞ 2 अँपिअर आहे आणि t 0 साठी i t i ∞ i0 i ∞ e tT आपल्याला हे माहित आहे जर i ∞ i0 आणि T च्या सर्व व्हॅल्यू सबसिट्युट केल्या तर हे i t 2 e 2t अँपिअर होईल बरोबर आता जर i t हा सगळ्या t साठी हवा असेल तर जेव्हा t 0 असतो तेव्हा i t 1 अँपिअर असेल कारण i0 1 अँपिअर आहे आणि ते t 0 साठी 2 e 2t एंपियर असेल म्हणूनच आपण i t 2 e 2t हे इक्वेशन लिहू शकतो आपण it 1 e 2t u असे लिहू शकतो 1 e 2t u बरोबर तर हा i ∞ आहे आणि ही म्हणजे क्षमस्व हे 1 e 2t आहे बरोबर तर जेव्हा u 0 म्हणजे t 0 साठी it 0 लिहू शकतो आणि जेव्हा u 1 म्हणजे t 0 साठी iS1 1 e t e t 2 e 2t असेल बरोबर तर अशा प्रकारे लिहू शकतो तर त्या मुळे मी नोट लिहित आहे की t 0 साठी u 0 आणि t 0 साठी u 1 आहे बरोबर तर आशा आहे की हा प्रॉब्लेम योग्य ते समजण्यायोग्य आहे तर आता आणखी एक गोष्ट ही आहे की या आकृतीमध्ये t 0 ला तुम्हाला दर्शविते आहे की स्विच S1 क्लोज आहे आणि 4 सेकंद नंतर S2 क्लोज होत आहे जेव्हा t2 सेकंद आणि t5 सेकंद असेल तेव्हा i t शोधा i कॅल्क्युलेट करा बरोबर तर t 0 ला स्विच S1 क्लोज आहे आणि 4 सेकंदा नंतर S2 क्लोज होईल तर हे सर्किट आहे तर t 0 असताना हे स्वीच S1 क्लोज आहे बरोबर आणि जेव्हा t 4 सेकंदानंतर हा S2 क्लोज होईल बरोबर तर त्या वेळेला S1 आणि S 2 दोन्ही 4 सेकंदानंतर कायमचे क्लोज होतील बरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तर माझ्या म्हणण्या प्रमाणे जेव्हा सुरुवातीला हे स्विच आणि हे स्विच सुद्धा ओपन होते आणि हे सुद्धा ओपन होते तर याचा अर्थ या वोल्टेज सोर्स वर कोणताही परिणाम होणार नाही बरोबर तर इथे थोडे थांबा बरोबर तर सुरुवातीला हा ओपन आहे तर सुरुवातीला हा i0 0 आहे हा i0 i0 आहे बरोबर तर हा 0 आहे कारण हे ओपन होते आणि हे ओपन आहे आत्ता हा S1 सगळं क्लोज करेल हे ओपन आहे बरोबर पण हे सुद्धा ओपन आहे S 2 हा 4 सेकंदानंतर क्लोज होईल तर हे क्लोज आहे आणि याचा अर्थ हा पाथ आहे बरोबर हा पाथ आहे आणि हा ओपन आहे तर या ब्रांच वर याचा काही परिणाम होणार नाही बरोबर आणि जर हे स्टेडी स्टेट स्थितीत असेल तर हा इंडक्टर शॉर्ट सर्किट सारखा होईल तर जर या केस साठी जर असे असेल तर मग स्टेडी स्टेट करंट काय असेल जेव्हा स्वीच S1 क्लोज आहे तेव्हा हे i ∞ आहे तरहे i ∞ असेल हा 4 Ω आणि 6 Ω आहे हे सिरीज मध्ये आहेत म्हणून ते एकूण 10 Ω आहे आणि हे 40 व्होल्ट आहे तर ते 404 असेल माफ करा हे 4010 म्हणजे iS10 4 अँपिअर आहे तर i ∞ 4 अँपिअर आहे बरोबर आणि हे इनिशियल व्हॅल्यू i0 0 आणि i ∞ 4 अँपिअर आहे आता मी येथे हे स्पष्ट करतो की आपला टाईम कॉन्स्टंट काय असेल हे शोधण्याचा प्रयत्न केल्यास हे क्लोज आहे हे ओपन आहे आणि या प्रकरणात RThevenin मिळविण्यासाठी परंतु हे S 2 हे ओपन राहिला आहे हा RThevenin आहे व्होल्टेज सोर्स शॉर्ट केले पाहिजे आणि RThevenin आपण या टर्मिनल पासून पहात आहोत हे ओपन आहे ते 6 4 10 Ω असेल हे RThevenin आहे आणि τ LRThevenin आहे L 5 हेन्री आणि RThevenin 10 Ω आहे म्हणून τ LRThevenin 12 सेकंद आहे बरोबर तर i ∞ 4 RThevenin 10 Ω τ 12 सेकंद या सर्व गोष्टींबरोबर मी हे बरोबर म्हणतो आणि आम्हाला i t i ∞ i0 i ∞ e tT हा फॉर्म्युला माहित आहे या सर्व व्हॅल्यू पुट केल्यावर i t 4 ✕ 1 - e 2t एम्पीअर आहे जे 0 ते 4 सेकंद दरम्यान आहे कारण त्यावेळी स्विच S1 क्लोज आहे बरोबर आता t 4 सेकंदां साठी पाहूया आता t 4 सेकंद हे क्लोज आहे हे क्लोज आहे आणि हे देखील क्लोज आह म्हणजे आपण असे गृहीत धरू या की हे 2 स्विचेस कायमचे क्लोज आहेत तर याचा अर्थ असा आहे की हे t 4 सेकंदाला हे क्लोज आहे हे देखील क्लोज आहे हे 2 स्विचेस कायमचे क्लोज आहेत बरोबर तर त्या केस मध्ये पुन्हा i ∞ शोधावा लागेल आणि इनिशियल व्हॅल्यू ही जेव्हा t 4 सेकंद आहे म्हणजे ते t t 0 4 असताना आहे इनिशियल कंडीशन काय आहे ते शोधण्यासाठी आणि स्टेडी स्टेट स्थितीत फायनल कंडिशन काय असेल आणि त्या नंतर t 4 साठी आपल्याला एक्सप्रेशन शोधायचे आहे तर या केस मध्ये दोन्ही स्विचेस क्लोज केले आहेत तेव्हा मला हे शोधायचे आहे हे तुम्हाला समजले असेल अशी आशा आहे तर S 2 क्लोज आहे म्हणजे S1 आणि S 2 कायमचे क्लोज आहेत तर S 2 अचानक क्लोज झाल्याने इंडक्टरच्या करंट वर परिणाम होत नाही कारण इंडक्टर मधून वाहणारा करंट लगेच बदलत नाही इनिशियल करंट येथे या एक्सप्रेशन मध्ये t 4 पुट केल्यावर i t 1 e 2t येते कारण स्विच S 2 क्लोज आहे हे प्रॉब्लेम केव्हा सोडवायचे सोडवलेले सगळे प्रॉब्लेम आपण बघू प्रथम नोटबुकवर सर्किट ड्रॉ करा त्यानंतर काय होईल ते पहा जेव्हा तुम्ही वाचत असताना हे व्हिडीओ लेक्चर पाहताना प्रत्येक वेळी तुम्ही बघाल की तुमच्या नोटबुक मध्ये प्रथम सर्किट ड्रॉ केले आणि नंतर ते सोडवले आता स्वतः प्रॉब्लेम सोडवून बघा आणि तुम्हाला समजेल की मी जे सांगतो ते बरोबर आहे तर t 4 सेकंद येथे ठेवा तर i4 i 4 i 4 बरोबर अंदाजे 4 अँपिअर आढळेल कारण 1 e 8t खूपच लहान आहे तर अंदाजे t 4 असताना हे 4 सेकंद आहे आतानोड A वर v हे व्होल्टेज आहे तर समजा या केस मध्ये ते स्टेडी स्टेट स्थितीत पोहोचले आहे तर हे क्लोज झाले आहे हे क्लोज आहे आणि हा नोड a आहे हे v म्हणजे v ∞ बरोबर म्हणजे स्टेडी स्टेट व्हॅल्यू आहे हे शॉर्ट सर्किट केलेले आहे बरोबर तर त्यावेळेस KVLअप्लाय करा हे व्होल्टेज v 40 व्होल्ट आहे बरोबर कारण हे 40 व्होल्ट आहे आणि येथे हे 10 व्होल्ट आहे आणि येथे v ∞ म्हणजे हे व्होल्टेज याच्या एक्रॉसचे होल्टेज आहे आणि हे 6 Ω रेजीस्टर शॉर्ट आहे म्हणून येथे आपण आधीच अभ्यासलेले नोडल एनालिसिस करूया म्हणून मी हे सरळ इक्वेशन लिहित आहे बरोबर कारण हे KCL नोड A वर अप्लाय करत आहे v v ∞ आहे तर या केस मध्ये जेव्हा KVL अप्लाय करू तेव्हा हे 40 v 10 v2 v6 असेल तर ते v v ∞ आहे बरोबर हे v v ∞ स्टेडी स्टेट आहे त्यावेळी इंडक्टर शॉर्टसर्किट सारखे कार्य करतो बरोबर तेव्हा जर हे v सोडवले खरेतर हे v ∞ आहे तर हे iS1 8011 व्होल्ट आहे बरोबर तर या केस मध्ये i ∞ v6 होईल कारण त्या 6 Ω रेसिस्टन्सच्या एक्रॉस व्होल्टेज आहे हे नोडल एनालिसिस व्होल्टेजमुळे आपल्याला हा v ∞ प्राप्त झाले आहे तर ते v v6 असेल ते iS1 8011 ✕ 6 कारण v ∞ 18011 मी v ∞ लिहिले नाही परंतु हे समजण्यासारखे आहे की 2 727 अँपिअर आहे बरोबर तर मी हे स्पष्ट करतो तर इनडक्टर टर्मिनल वरील थेव्हिनिन रेसिस्टन्स अगदी सोपा आहे ते 6 4 ✕ 24 2 होईल मला सर्किटवर परत जाण्याची गरज नाही तुम्ही नोटबुक मध्ये सर्किट काढा आणि तुम्हाला ते मिळेल ते 223 Ω येते तर T LRThevenin असेल म्हणून 5223 1522 सेकंद T तर इक्वेशन 75 पासून आपल्याला हे माहित आहे कारण ते t हे 0 ला नाही t t 0 4 सेकंद आहे तर म्हणूनच इक्वेशन 75 वरून ते i i∞ i i∞ e T तर हे मुळात i t म्हणजे t 0 4 सेकंदला आहे तर it4 it0 4 सेकंद आहे कारण S2 हा 4 सेकंदा नंतर क्लोज होईल जर मी हे सर्व i ∞ i 4 i ∞ आणि t τ व्हॅल्यू ठेवले तर आपल्याला i t 2 727 4 2 727 e 2215 मिळेल तर i हे 2 727 1 273 e 1 467 अँपिअर होईल परंतु हे t 4 असताना आहे मी ही गोष्ट स्पष्ट करतो हे सर्व एकत्र ठेवून आपल्याला t 0 ला i 0 असे मिळत आहे हा तर आपल्याला i0 हि इनिशिअल व्हॅल्यू t 0 साठी 1 e 2t मिळत आहे आणि t 4 साठी हे मिळाले आहे कारण इथे 2 स्विचेस आहेत आणि येथे t 2 सेकंदावर i ची व्हॅल्यू काय आहे ते शोधण्यास सांगितले आहे तर i2 जे t 2 ला आहे तर 4 1 e 4t 3 93 अँपिअर आहे आणि ते t 0 5 सेकंदांला देखील विचारले आहे तर ते 2 77 1 273 असेल तर ते 1 4 67 3 02 अँपिअर आहे यासह आपण फर्स्ट ऑर्डर डीसी सर्किट संपवू तब्बल 20 30 वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स सोडवले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की डीसी पोर्शन चे सर्व कव्हर केले गेले आहेत तर पुढील लेक्चरला आपण सिंगल फेज एसी सर्किट वर जाऊ आणि डीसी सर्किटचे आपण बरेच प्रॉब्लेम सोडवले आहेत म्हणजे सर्व 6 चॅप्टर्स साठी अनेक प्रॉब्लेम आहेत परंतु एसी सर्किटमध्ये कॉम्प्लेक्स नंबर समाविष्ट आहेत आणि त्यामुळे आपण कदाचित 7 8 9 10 प्रॉब्लेम किंवा त्यापेक्षा कमी प्रॉब्लेम प्रत्येक चॅप्टर साठी मर्यादित ठेऊ कारण त्यात कॉम्प्लेक्स नंबर समाविष्ट आहे परंतु मी घेईन कोणत्याही चांगल्या पुस्तकातले प्रॉब्लेम्स सोडवा तर आपण पुढील व्हिज्युअल लेक्चर ला सिंगल फेज एसी सर्किट पाहू